आजचे व्याख्यान स्लॅब बेसच्या रचनेवर केंद्रित असेल तर मागच्या व्याख्यानात आपण स्लॅब बेसच्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा केली आहे जेथे भार अधिसंरचनापासून हस्तांतरित केला जातो आणि बेस प्लेटची लांबी रुंदी आणि जाडी म्हणजे बेस प्लेटचे परिमाण कसे ठरवायचे याबद्दल चर्चा केली आहे तर आज आपण प्रथम रचना पायऱ्यांबद्दल चर्चा करू म्हणजे स्लॅब बेसची रचना करण्यासाठी कोणत्या पायऱ्या अनुसरल्या जातील आणि नंतर ते योग्यरित्या समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणातून जाऊ तर प्रथम आपण काँक्रीटच्या श्रेणीचा विचार करू जे स्लॅब बेसच्या डिझाइनसाठी प्रदान केले जाईल म्हणून एकदा आपल्याला काँक्रीटची श्रेणी कळली की आपण काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ शोधू शकतो जी काँक्रीटच्या श्रेणीवर आणि काँक्रीटच्या बेअरिंग स्ट्रेंथवर अवलंबून असेल कारण आपल्याला माहित आहे की ती 0 45 f c k आणि आपण प्लेटच्या तळाशी असलेल्या एकसमान स्ट्रेसचाही विचार करू म्हणून जर आपण प्लेटच्या तळाशी एकसमान स्ट्रेस विचारात घेतला तर आपण स्लॅब बेसचे क्षेत्रफळ शोधू शकतो कारण भार भागिले स्ट्रेन्थ तर भार म्हणजे स्तंभावरील घटक भार घटक अक्षीय भार जो p आहे आणि काँक्रीटची बेअरिंग ताकद 0 45 fckआहे तर या डेटावरून आपण स्लॅब बेसचे आवश्यक क्षेत्र शोधू शकतो तर त्या आधारावर आपण बेस प्लेटचा आकार निवडू शकतो तर बेस प्लेटचा आकार निवडण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की a आणि b चे प्रोजेक्शन शक्य तितके समान ठेवले पाहिजे कारण जर आपण a आणि b समान ठेवू शकलो तर आपण बेस प्लेटचा किफायतशीर आकार शोधू शकतो याचा अर्थ बेस प्लेटची जाडी किमान असेल म्हणून आपण बेस प्लेटची व्यवस्था अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करू की a आणि b हे दोन दिशांमधील प्रोजेक्शनa आणिb शक्य तितके समान ठेवले जाईल तर एकदा आपण बेस प्लेटचा आकार म्हणजे लांबी आणि रुंदी शोधून काढली की आपण दाब डब्ल्यूची वास्तविक तीव्रता शोधू शकतो कारण दाब डब्ल्यूची वास्तविक तीव्रता बेस प्लेटच्या क्षेत्राने भागलेला भार असेल तर काँक्रीटच्या मुळापासून होणाऱ्या दबावाची तीव्रता या सूत्रावरून आढळू शकते जे बेस प्लेटच्या क्षेत्रफळानुसार p आहे आणि मग आवश्यक असलेली किमान जाडी या कलमातून आढळू शकते जी 7 4 800 2007 चा 1 जेथे किमान जाडी 2 5 चे वर्गमूळ म्हणून दिली आहे 5 गुणिले डब्ल्यू गुणिले वर्ग वजा 0 3 b वर्ग गुणिले गॅमा m0 भागिले f y तर त्यातून आपण किमान जाडी शोधू शकतो आणि ती कॉम्प्रेशन मेम्बरच्या समतल जाडीपेक्षा जास्त असली पाहिजे अन्यथा आपल्याला कॉम्प्रेशन मेम्बरची किमान समतल जाडी घ्यावी लागेल तर अशा प्रकारे आपण बेस प्लेटची लांबी रुंदी आणि जाडी शोधू शकतो तर हे आपण शोधू शकतो तर बेस प्लेटचे परिमाण शोधून काढल्यानंतर आपण पायरी 6 वर जाऊ जिथे आपण नाममात्र 2 ते 420 मि खाली असलेले बोल्ट देऊ जेणेकरून कॉलम बेस प्लेटच्या योग्य स्थितीत राहील हे अक्षीय अक्षीय कॉम्प्रेशन भारासाठी खरे आहे तथापि मोमेन्टची आपल्याला रचना करावी लागेल जर मोमेन्ट असेल तर आपल्याला किती बोल्ट आवश्यक आहेत ते नंतर येईल याची रचना करणे आवश्यक आहे आता पायरी 6 मध्ये पुन्हा पायरी 6 मध्ये आपण काय करू शकतो जर आपण वेल्ड जोडणीसाठी जात आहोत तर आपण वेल्डची लांबी तपासू शकतो नंतर आपण बेस प्लेटला कॉलमशी जोडणारी वेल्डची लांबी तपासू आणि ही तपासणी फक्त फिलेट वेल्डसाठी आवश्यक आहे म्हणजे फिलेट वेल्डसाठी आपल्याला हे तपासावे लागेल उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करू जिथे उदाहरण असे आहे रचना ही ISHV 300 या स्तंभासाठी 618 न्यूटन प्रति मीटरवर स्लॅब बेस आहे जी घटक भार आणि 1200 किलो न्यूटनच्या घटक अक्षीय कॉम्प्रेसिव्ह भाराला अधीन आहे तर घटक भार 1200 किलो न्यूटन आहे आणि अट ही पहिली अट आहे की स्तंभ फ्लॅंजच्या थेट बेअरिंगद्वारे भार बेस प्लेटवर हस्तांतरित केला जातो तर जर भार हस्तांतरित केला गेला तर स्तंभ फ्लॅंजचे थेट बेअरिंग कसे डिझाइन करावे आणि दुसऱ्या ठिकाणी जर वेल्डेड कनेक्शनद्वारे बेस प्लेटवर भार हस्तांतरित केला गेला तर तर कॉलम एंड आणि बेस प्लेट बेअरिंगसाठी मशीनीकृत नाहीत याचा अर्थ असा की जेव्हा कॉलम एंड आणि बेस प्लेट बेयरिंगसाठी मशीनीकृत नसतात तेव्हा लोड वेल्डेड कनेक्शनद्वारे बेस प्लेटवर हस्तांतरित केला जातो तर अशी 2 केसेस आहेत ज्यांचा आपण विचार करू आणि याची रचना करण्यासाठी आपण असे गृहीत धरले आहे की बेस प्लेट m20 श्रेणीच्या काँक्रीटच्या मुळाशी ठेवली आहे तरM 20 दर्जाचे काँक्रीट वापरले जाते तर या डेटासह आपण दोन्ही ठिकाणी बेस प्लेट तयार करण्याचा प्रयत्न करू तर आपण येथे काय पाहू शकतो की आपण ISHB 300 वापरत आहोत बरोबर तर 618 न्यूटन प्रति मीटरवर ISHB 300 तर स्तंभ आकार जरISHB 300 असेल तर आपण पाहू शकतो की विभागाची खोली फ्लेंजची रुंदी 300 आहे आणि जाळीची जाडी 9 4 आहे आणि फ्लेंजची जाडी 10 6 आहे ही माहिती आपल्याला SP 6 च्या पहिल्या तक्त्यावरून मिळू शकते तर SP 6 पासून ही माहिती नोंदवली गेली आहे आणि आपल्याला FE 410 श्रेणीच्या पोलादासाठी देखील माहित आहे FE आपण 410 म्हणून आणि FI250 MPaम्हणून वापरू शकतो आणि M 20 श्रेणीच्या काँक्रीटसाठी बेअरिंगची स्ट्रेन्थ आपण 0 45fckम्हणू शकतो तशी बेअरिंगची स्ट्रेन्थ म्हणून विचारात घेऊ शकतो म्हणजे 0 45 गुणिले 20 जे 9 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग बरोबर तर वहन शक्ती आपण 9 न्यूटन प्रति मिलिमीटर वर्ग म्हणून शोधू शकतो तर आता आपण बेस प्लेटचे आवश्यक क्षेत्र शोधू शकतो तर बेस प्लेटचे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे की P भागिले 0 आहे 45 fck तर P हा घटक भार आहे जो 1200 किलो न्यूटन म्हणून दिला गेला होता तर घटक भार भागिले बेअरिंग सामर्थ्य म्हणजे 9 जे आपण मोजले आहे 0 45 fck तर हे 133 मिलीमीटर वर्ग होत आहे बरोबर तर आता आपण L बाय B लांबीची आयताकृती आधार पटल प्रदान करू शकतो आणि आता जसे मी सांगितले की जर आपण प्रोजेक्शन समान गृहित धरले तर याचा अर्थ जर आपण प्रोजेक्शन लांबी A आणि B समान गृहित धरली तर आपण साध्य करू शकणारी किमान जाडीची इष्टतम जाडी मिळवू शकतो तर ते करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरून आपण A आणि B शोधू शकतो म्हणजे dअधिक 2 a गुणिले B अधिक 2 b हे एकूण क्षेत्रफळाच्या बरोबरीचे आहे कारण जर आपण बेस प्लेट पाहिली तर तर जर ही लांबी असेल तर जर हीB रुंदी असेल आणि जर हा I विभाग असेल तर आपण शोधू शकतो आणि हे d आहे आणि हे B f बरोबर तर लांबी येथे असेल तर लांबी d अधिक 2 a असेल आणि रुंदी B f अधिक 2 b असेल तर एकूण क्षेत्रफळ लांबी गुणिले बिट ही असेल तर आता जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 300 अधिक 2 a गुणिले 250 अधिक 2 a शोधू शकतो कारण आपण A आणि B समान ठेवले ते 133333 बरोबर आहे आणि यातून शेवटी आपण A चे मूल्य 46 मिमी म्हणून शोधू शकतो आणि आपण 50 मिमी जास्त बाजू विचारात घेऊ शकतो तर आपण ए आणि बी म्हणून 50 मिमी असे प्रोजेक्शन करू शकतो तर लांबी 300 अधिक 2 a 2 गुणिले 50 असेल तर हे 400 होत आहे आणि रुंदी 250 अधिक 2 गुणिले 50 बरोबर 350 असेल तर बेस प्लेटची लांबी आणि रुंदी वेगळ्या प्रकारे परिभाषित केली गेली आहे जर आपण चौरस बेस प्लेटचा विचार केला तर असे म्हणू शकतो की हे L आहे हे L आहे तर आपण शोधू शकतो की L स्क्वेअर हे एकूण क्षेत्रफळ 133333 च्या बरोबरीचे आहे आणि त्या L पासून आपण शोधू शकतो तर एकदा आपण L शोधले की नंतर प्रोजेक्शन A आपण L वजा d भागिले 2 शोधू शकतो त्याचप्रमाणे B बरोबरचे प्रोजेक्शन आपण L वजा B f भागिले 2 शोधू शकतो आणि जर आपल्याला हे मोठे दिसले तर हे आपण A म्हणून विचारात घेऊ शकतो आणि जर हे लहान असेल तर आपण B म्हणून विचारात घेऊ शकतो याचा अर्थ मोठे प्रोजेक्शन A मानले जाईल आणि लहान B असेल कारण त्यानुसार सूत्र प्राप्त झाले आहे तर मोठे Aबरोबर असेल तर आता येथे आपण प्रक्षेपण समान मानले आहे तर बेस प्लेटची लांबी आणि रुंदी समान येत नाही ती 400 बाय 350 येत आहे आणि मी इतर मार्गाने सांगितल्याप्रमाणे आपण लांबी आणि रुंदी समान विचारात घेऊन देखील करू शकतो म्हणजे स्क्वेअर बेस प्लेट देखील शक्य आहे आता दबाव सहन करून आपण शोधू शकतो तर भार दाब क्षेत्रानुसार भारित असेल तर आता आपण बेस प्लेटची लांबी आणि रुंदी प्रदान केली आहे जी आधीच निश्चित केली गेली आहे तर त्या आधारे आपण काँक्रीटचा बेअरिंग प्रेशर शोधू शकतो जो 1200 किलो न्यूटन असेल तर आपण 8 57 न्यूटन प्रति मिलिमीटर चौरस म्हणून मूल्य शोधू शकतो जे 9 पेक्षा कमी आहे 9 हे 0 45fck काँक्रीटची वहन शक्ती आहे तर हे ठीक आहे तर बेस प्लेटची लांबी आणि रुंदी असलेल्या बेस प्लेटचा आकार ठीक आहे आता कलम मध्ये दिलेल्या या सूत्रावरून आपण बेस प्लेटची जाडी किती आहे हे शोधू शकतो 1 म्हणजे 2 5 गुणिले W गुणिले वर्ग वजा 0 3 b वर्ग गुणिले गॅमा m0 भागिले f y तर जर आपण हे मूल्य ठेवले तर आपण 2 5 गुणिले W शोधू शकतो आपल्याला 8 57 वर्ग वजा 0 3 गुणिले b वर्ग गुणिले 1 1 बाय 250 बरोबर तर यावरून आपण 2 5 गुणिले म्हणून शोधू शकतो W गुणिले 12 84 वर्ग जे कॉम्प्रेशन मेम्बरच्या फ्लेंजच्या जाडीपेक्षा जास्त आहेजी 10 6आहे तर हे ठीक आहे हे 12 8 ठीक आहोत तर आपण 14 मिमी असे म्हणत बेस प्लेटचा आकार 400 बाय 350 बाय 14mm बरोबर तर बेस प्लेटचा आकार अशा प्रकारे आपण ठरवू शकतो की ते 400 बाय 350 बाय 14 आहे आता आपण दोन केस बघू एक म्हणजे जर भार थेट बेअरिंगद्वारे बेस प्लेटवर हस्तांतरित केला गेला असेल तर तर जर भार थेट बेअरिंगद्वारे बेस प्लेटवर हस्तांतरित केला गेला तर आपण क्लिट कोनाचा नाममात्र आकार देऊ शकतो तर जर आपण योजनेत पाहिले तर रचना अशी असेल तर हा I विभाग आहे आणि आपण क्लिट कोनाचा नाममात्र आकार प्रदान केला आहे बरोबर आणि नाममात्र किंवा बोल्ट देखील प्रदान करू शकतो तर हे 350 आहे हे बेस प्लेटचा आकार 400 आहे हा ISHB 300 हा बोल्ट आहे आणि क्लिट अँगल च्या आकाराच्या नंतरचा आकार आपण 55 बाय 55 बाय 8 असा विचार करीत आहोत तर हे 55 बरोबर आहे आणि हे असे आहे आणि हे 50 होत आहे हे खेदजनक होत आहे हे 50 आहे आणि हे येथून 50 होत आहे ते 50 ठीक आहे तर क्लिट अँगलमी येथे पाहू शकतो बरोबर म्हणून जर मी 55 दिले तर ते थोडे लटकण्याची स्थिती असेल तर हे असे आहे की ISA 55 बाय 55 बाय 8 असे म्हणा म्हणून बेन्डीग मोमेन्ट नसल्यामुळे आणि तो पूर्णपणे परिपूर्ण बेअरिंगसाठी मशीन केलेला असल्याने आपण मोमेन्टच्या विरुद्ध क्लिट कोन तयार करणार नाही तर तथापि स्तंभ स्थितीत ठेवण्यासाठी आपण या आकाराचे दोन क्लिट कोन प्रदान करीत आहोत तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती केस A साठी डिझाइन करू शकते आणि केस B साठी आपण जर कॉलम इन केले आणि बेस प्लेट परिपूर्ण बेअरिंगसाठी मशीन केली गेली नसेल तर आपल्याला वेल्ड कनेक्शनसाठी डिझाइन करावे लागेल तर स्तंभातील भार वेल्ड जोडणीद्वारे बेस प्लेटवर हस्तांतरित केला जाईल तर जर आपल्याला वेल्ड जोडणी दिसली तर बेस प्लेट स्तंभाला जोडलेली आहे तर त्याच्या संपूर्ण परिघामध्ये वेल्ड जोडणी असेल आता मला वेल्डिंगसाठी उपलब्ध असलेली एकूण लांबी किती आहे आणि तो भार सहन करण्यासाठी आवश्यक लांबी किती आहे हे शोधायचे आहे तर कॉलम प्रोफाइलच्या भोवती वेल्डिंगसाठी उपलब्ध लांबी आपण शोधू शकतो कारण येथे d हे 300 आहे आणि हे 250 आहे तर La 2 गुणिले 250 अधिक 2 t w म्हणजे 9 4 असेल बरोबर तर 250 वजा 9 4 हे अंतर असेल आणि वेव्ह 2 गुणिले 300 वजा 2 गुणिले प्लेन जाडी T f म्हणजे 10 6 असेल ठीक आहे कारण Tf 10 6 आहे आणि Tw 9 4 आहे बरोबर आणि Bf 250 च्या बरोबरीचे आहे तर या डेटावरून आपण पाहू शकतो की उपलब्ध लांबी 1539 मिमी आहे आणि जर आपण वेल्डचा आकार दिला तर आपण 8 मिमी म्हणू आणि हे पुरेसे आहे की नाही ते पाहू आणि येथे आपण पाहू शकतो की एकूण अंतिम परतावा 12 एकूण अंतिम परतावा आहेत जे आपल्याला 12 4 5 6 गुणिले 2 12 मिळणार आहेत तर जर आपल्याकडे एकूण अंतिम परतावा 12 असेल तर वेल्डची प्रभावी लांबी L e म्हणा आपण 1539 वजा 12 गुणिले 2 गुणिले 8 शोधू शकतो कारण अंतिम परतावा 2 गुणिले s असेल तर यावरून आपण एकूण याचा अर्थ शोधू शकतो माफ करा वेल्डसाठी उपलब्ध असलेली प्रभावी लांबी 1347 मिलीमीटर आहे आणि येथे आपण वेल्डची थ्रोटची जाडी 0 7 गुणिले 8 0 7 s म्हणून शोधू शकतो तर ते 5 6 मिमी असेल तर थ्रोटची जाडी 5 6 मिमी आहे आता मी वेल्डची स्ट्रेन्थ शोधू शकतो तर वेल्डची स्ट्रेन्थ प्रति मिलिमीटर लांबी 1 गुणिले T t गुणिले F u गुणिले रूट 3 गॅमा mw असेल तर 1 गुणिले Tt हे 5 आहे 6 Fu हे मूळ 310 आहे आणि गॅमा mw हे आपण 1 असे गृहीत धरू शकतो दुकान वेल्डिंगसाठी 25 आणि फील्ड वेल्डिंगसाठी 1 असेल तर हे 10 0 60 48 न्यूटन प्रति मिलिमीटर होत आहे तर वेल्ड प्रति मिलिमीटर लांबीची स्ट्रेन्थ ही होत आहे तर आवश्यक वेल्ड लांबीची आवश्यक लांबी म्हणजे वेल्डची आवश्यक लांबी वेल्डच्या स्ट्रेन्थनुसार 1200 गुणिले 10 क्यूब 1060 48 पर्यंत लोड केली जाईल तर आवश्यक लांबी 1132 मिमी आहे आणि उपलब्ध प्रभावी लांबी 1347 मिलीमीटर आहे तर हे ठीक आहे कारण जर आपण वेल्डचा 8 मिमी आकार वापरला तर आवश्यक लांबी 1132 मिलीमीटर आहे आणि आपल्याकडे उपलब्ध लांबी 1347 मिलीमीटर आहे तर हे ठीक आहे म्हणजे वेल्डचा आकार ठीक आहे तर आपण काय करू शकतो याचा अर्थ असा आहे की आपण कोणती रचना करू शकतो जी आपण देऊ शकतो त्या वेल्डचा आकार 10 मिमी आणि1132 मिमी लांबीचा आहे तर लांबी समान रीतीने दिली जाईल म्हणजे वेल्डची ही लांबी 1132 मिमी समान रीतीने वितरित केली जाईल तर बेस केवळ अक्षीय कॉम्प्रेसिव्ह लोडच्या अधीन आहे आणि तेथे मोमेन्ट नाही त्यामुळे त्याच्या कोणत्याही भागात त्याला कोणत्याही प्रकारचा ताण दिला जाणार नाही तर पायाला स्थितीत ठेवण्यासाठी आपण 20 व्यासाचे दोन बोल्ट देऊ शकतो म्हणजे त्याच प्रकारे आपण योग्य स्थितीत ठेवण्यासाठी दोन बोल्ट ठेवू शकतो 20 व्यासाचे दोन बोल्ट आपण ठेवू शकतो तर अशा प्रकारे दुसऱ्या केसची रचना केली जाऊ शकते तर आपण ज्याची चर्चा केली आहे त्या पॉवर पॉईंट सादरीकरणाकडे येत असताना मी फक्त सादरीकरणातून तेच बघेन जेणेकरून ते आपल्याला स्पष्ट होईल तर जर आपण पाहिले की Fe 400 स्टीलसाठी Fe हे 410 F 5 म्हणून 250 मानले गेले होते आणि काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेंथ आपण 0 45 गुणिले F मानली आहे ck म्हणजे 9 मिमी 9 न्यूटन प्रति न्यूटन वर्ग आणि शॉप वेल्डिंगसाठी आंशिक सुरक्षा घटक आपण शॉप वेल्डिंग गॅमा mw 1 25 म्हणून विचारात घेतला आहे आणि गॅमा m0 हे 1 1आहे आणि ISHB 300 चे गुणधर्म प्राप्त केले जाऊ शकतात या चार गुणधर्मांसाठी चार परिमाणे आवश्यक आहेत जी प्रतलाची जाडी आणि वेव्हची जाडी तसेच विभागाची खोली आणि प्रतलाची रुंदी आहे तर हे गुणधर्म उपयुक्त ठरतील त्यानंतर आपण स्लॅब बेसचे क्षेत्रफळ शोधू जे a p भागिले 0 45 Fck तर स्लॅब बेसचे आवश्यक क्षेत्र शोधले जाऊ शकते आणि जर आपण आयताकृती बेस प्रदान केला तर बेसची बाजू L आणि B असे म्हणा आणि जर आपण कॉलमच्या पलीकडे बेस प्लेटची ओव्हरहॅंग समान मानली तर म्हणजे A आणि B समान आहेत तर बेस प्लेटचे क्षेत्रफळ आपण A ची ओव्हरहॅंगस्थिती शोधण्यासाठी याच्या बरोबरी करू शकतो तर D अधिक 2 A गुणिले B A अधिक 2 B समतुल्य करण्यासाठी आपण शेवटी ओव्हरहॅंग लांबी A आणि ओव्हरहॅंग लांबी Aशोधू शकतो आपण 45 प्रदान करणार आहोत बरोबर तर बेस प्लेटची लांबी शेवटी होईल D अधिक 2 Aआणि रुंदी BA अधिक 2 B असेल तर बेस प्लेटची 400 बाय 35 350 लांबी दिली गेली आहे माफ करा बेस प्लेटची लांबी आणि रुंदी प्रदान केली गेली आहे मग काँक्रीटचा बेअरिंग प्रेशर आपण शोधू शकतो की p बरोबर आहे ahw बरोबर p भागिले LBआहे तर पी 1200 किलो न्यूटन आहे आणि लांबी 400 रुंदी 350 आहे तर काँक्रीटचा भार दाब आपण शोधू शकतो 8 57 जे 9 पेक्षा कमी आहे 9 ही काँक्रीटची बेअरिंग स्ट्रेन्थ आहे जी 0 45Fck आहे आणि मग आपण शोधू शकतो की T म्हणजे जाडी आहे आणि ती येईल 12 84 जे प्लेटच्या TF जाडीपेक्षा 10 6 ने मोठे आहे तर आपण 400 बाय 350 बाय 14 मिमी आकाराची बेस प्लेट प्रदान करू शकतो म्हणून एकदा आपण बेस प्लेटचा आकार शोधला की आता आपण बेस प्लेटला कॉलमशी जोडू तर दोन प्रकरणे आहेत एक म्हणजे भार जेव्हा थेट बेअरिंगद्वारे बेस प्लेटवर हस्तांतरित केला जाईल तर या ठिकाणी मोमेन्ट नाही म्हणून तर आपण बोल्टची नाममात्र संख्या आणि प्लेट कोनाचा नाममात्र आकार देऊ शकतो तर येथे आपण प्लेटच्या कोनाचा नाममात्र आकार 55 बाय 55 बाय 8 आणि 20 मिमी व्यासाच्या बोल्टची दोन संख्या प्रदान करीत आहोत तर त्याचप्रमाणेB च्या बाबतीत जेथे स्तंभ आणि बेस प्लेट परिपूर्ण बेअरिंगसाठी मशीन केलेले नाहीत तेथे आपल्याला कॉनसनट्रेटेड भारामुळे जोडणीची रचना करावी लागेल तर त्याची रचना करण्यासाठी उपलब्ध लांबी किती आहे ते आपण पाहू तर उपलब्ध लांबीची गणना आपण स्तंभ विभागाच्या परिघासह केली आहे जी 1539 मिलीमीटर येत आहे आणि जर आपण फिलेटचा आकार 8 मिमी वापरला तर आपण पाहू शकतो की एंड रिटर्नमुळे वेल्डची प्रभावी लांबी कमी होते कारण आपल्याकडे 12 एंड रिटर्न आहे आणि एंड रिटर्नची लांबी वेल्डच्या आकारात 2 से 2 असेल तर शेवटी आपण शोधू शकतो वेल्डची उपलब्ध प्रभावी लांबी 1347 मिमी आहे आणि वेल्डची थ्रोटची जाडी 0 7s आहे म्हणजे 5 6 मि आणि त्या आधारावर आपण वेल्ड प्रति मिलिमीटर लांबीची स्ट्रेन्थ शोधू शकतो कारण ही लांबी म्हणजे लांबी प्रति मिलिमीटर लांबीची ताकद जी 1 गुणिले dt गुणिले fu भागिले u3 गॅमा mw आहे तर हे मूल्य लावल्यानंतर आपण 1060 48 न्यूटन प्रति मिलिमीटर इतकी स्ट्रेन्थ शोधू शकतो आणि वेल्डची आवश्यक लांबी अशी असेल वेल्डची आवश्यक लांबी ही p बाय स्ट्रेंथ लोड बाय स्ट्रेंथ असेल तर आवश्यक लांबी ही आहे आणि उपलब्ध प्रभावी लांबी ही आहे ठीक आहे आणि जर आपल्याला उपलब्ध लांबी यापेक्षा कमी दिसत असेल तर आपण काय करू शकतो तर अशा परिस्थितीत आपल्याला वेल्डचा आकार वाढवावा लागेल जेणेकरून वेल्डची लांबी कमी ठेवली जाऊ शकेल तर अशा प्रकारे आपण वेल्डची आवश्यक लांबी शोधू शकतो आणि आपण वेल्डची लांबी त्याच्या संपूर्ण परिघामध्ये समान रीतीने वितरित करू शकतो आणि वेल्डची ही एकूण आवश्यक लांबी पूर्ण करू शकतो आणि बेस केवळ अक्षीय कॉम्प्रेशनच्या अधीन असल्याने बेस स्थितीत ठेवण्यासाठी आपण 20 मिमी व्यासाच्या बोल्टची नाममात्र दोन संख्या प्रदान करू शकतो कारण येथे कोणताही स्ट्रेस नसतो कारण मेम्बर मध्येबेन्डीग मोमेन्ट नसतो तर अशा प्रकारे दोन केसेससाठी आपण बेस प्लेटची रचना अशा प्रकारे करू शकतो ठीक आहे तर या उदाहरणात आपण काय पाहू शकतो की जर स्तंभावर कॉनसनट्रेटेड भार लागू केला गेला तर आपण पाहिलेल्या बेस प्लेटची रचना कशी करावी पुढील व्याख्यानात आपण पाहू की स्तंभ कधी विलक्षण भाराखाली आहे तर इसेन्ट्रीकभारासाठी बेस प्लेटची रचना कशी केली जाईल ज्यावर पुढील व्याख्यानात चर्चा केली जाईल या व्याख्यानात तुम्ही लक्ष दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आभारी आहे